नमस्कार तर आजच्या सत्रात आपण सर्किटच्या सेकंड ऑर्डर रिस्पॉन्स बद्दल चर्चा करूया म्हणजेच सर्किट ज्यात इंडक्टर कॅपेसिटर आणि रेसिस्टर असतात तेथे सर्व 3 घटक आहेत किंवा आपल्याकडे 2 इंडक्टर्स किंवा 2 कॅपेसिटर्स आहेत जे इक्विव्हॅलेंट इंडक्टर किंवा कॅपेसिटर होण्यासाठी क्लब केले जाऊ शकत नाही तर त्या प्रकरणात आपण सर्किटचे निराकरण कसे करू आपण आजच्या व्याख्यानात चर्चा करू तर सेकंड ऑर्डर रिस्पॉन्सबद्दल चर्चा सुरू करूया सेकंड ऑर्डर सर्किट म्हणजे काय ते समजून घेऊया सेकंड ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन द्वारे सेकंड ऑर्डर सर्किट दर्शविले जाते जेव्हा आपल्याकडे सेकंड ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन असते जे त्या विशिष्ट सर्किटला नियंत्रित करते तेव्हा सर्किटला सेकंड ऑर्डर सर्किट मानले जाऊ शकते आता आपण असेही म्हणू शकतो की ज्या सर्किटमध्ये 2 स्टोरेज एलिमेंट्स असतात विशेषत इंडक्टर्स आणि कॅपेसिटर्स त्यास नंतर सेकंड ऑर्डर सर्किट म्हटले जाते कारण त्यांच्या रिस्पॉन्समध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज असलेले डिफरेंशियल इक्वेशन समाविष्ट आहे सेकंड ऑर्डर सर्किट सामान्यत एका सिरिज RLC सर्किट किंवा समांतर RLC सर्किट्स किंवा भिन्न प्रकारच्या किंवा समान प्रकारच्या 2 स्टोरेज एलिमेंट्सचे बनू शकते समान प्रकाराचा अर्थ असा की घटक एकतर 2 इंडक्टर्स किंवा 2 कॅपेसिटर्स असू शकतात परंतु हे घटक इक्विव्हॅलेंट घटकांद्वारे दर्शविले जाऊ शकत नाहीत तर अशा परिस्थितीत आपल्याला नियंत्रित इक्वेशन तयार करण्याची आवश्यकता आहे जी सेकंड ऑर्डर स्वरूपाची आहे आता अशा प्रकारच्या सर्किट्सचे उदाहरण पाहू ही एका सिरिज RLC सर्किट आहे आणि हे सेकंड ऑर्डर सर्किट आहे तसेच समांतर RLC सर्किट देखील एक सेकंड ऑर्डर सर्किट आहे आता जर आपल्याकडे दोन इंडक्टर्स असतील ज्यास एकच इंडक्टर म्हणून प्रतिनिधित्व करता येणार नाही तरीही देखील ते सेकंड ऑर्डर सर्किट मानले जाऊ शकते त्याचप्रमाणे या प्रकरणातही आपल्याकडे 2 कॅपेसिटर्स असल्यास सर्किटचा एकच इक्विव्हॅलेंट कपॅसिटर म्हणून प्रतिनिधित्व करण्यासाठी क्लब केला जाऊ शकत नाही तर सर्किटला सेकंड ऑर्डर सर्किट मानले जाईल आता पहिली गोष्ट जी आपल्याला समजायला हवी की या प्रकारच्या सर्किट्सची सुरुवातीची आणि शेवटची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळेल व्होल्टेज आणि करंटसाठी सुरुवातीची आणि शेवटची व्हॅल्यू शोधणे सोपे आहे कारण यात काही गोष्टी गृहीत धरल्या जाऊ शकतात किंवा टाईम t बरोबर 0 साठी किंवा t इन्फिनिटीकडे येतांना आपण सर्किटची तपासणी करत मिळवू शकतो पण निष्क्रीय घटकांच्या सुरुवातीच्या व्हॅल्यूचे डेरिव्हेटिव्ह शोधणे थोडे कठीण आहे तर सुरुवातीच्या अटी निर्धारित करताना लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे 2 प्रमुख मुद्दे आहेत प्रथम कॅपेसिटरचे व्होल्टेजची पोल्यारिटी आणि इंडक्टरद्वारे करंटची दिशा दुसरे म्हणजे कॅपेसिटरचे व्होल्टेज अचानक बदलू शकत नाही म्हणून आपण असे म्हणतो की कॅपेसिटरच्या बाबतीत व्होल्टेज व्होल्टेज च्या समान आहे त्याचप्रमाणे इंडक्टरच्या बाबतीत इंडक्टरचा करंट अचानक बदलू शकत नाही म्हणून च्या समान असेल अशाप्रकारे सुरुवातीची परिस्थिती शोधताना आपण प्रथम त्या व्हेरिएबल्स वर लक्ष केंद्रित करतो जे अचानक बदलू शकत नाहीत याचा अर्थ आपण कॅपेसिटरचे व्होल्टेज आणि इंडक्टरद्वारे वाहणाऱ्या करंटवर लक्ष केंद्रित करतो आता एक सोर्स फ्री सिरिज RLC सर्किट घेऊ आपण त्या सर्किट्सचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू जे कोणत्याही सोर्स शिवाय R L आणि C चे एका रांगेत संयोजन आहेत म्हणून आपण असे गृहित धरतो की सुरुवातीचा करंट इंडक्टर् मधून वाहत आहे आणि व्हॅल्यू I0 आहे आणि कॅपेसिटर सुरुवातीला काही व्होल्टेज V0 ला चार्ज होतो तर हे 2 सर्किटला करंट प्रदान करणारे सोर्स मानले जाईल तर आता आपण t बरोबर 0 वर काय लिहू शकतो v करंटचे इंटिग्रल म्हणून इक्वेशन मध्ये लिहिले जाऊ शकते आणि ते V0 च्या समान असेल कारण ही आपली सुरुवातीचा अट आहे त्याचप्रमाणे i म्हणजेच येथे टाईम t बरोबर 0 असेल तर करंट I0 असेल आता जर आपण या विशिष्ट लूप भोवती KVL लिहिल्यास आपण असे गृहित धरतो की या विशिष्ट लूपमध्ये करंट वाहात आहे या लूपसाठी KVL इक्वेशन आपण इक्वेशन मध्ये दर्शविल्याप्रमाणे लिहू शकतो या इक्वेशन मधुन इंटिग्रेशन भाग टाईम t च्या संदर्भात डिफरंशिएट करून काढला जाऊ शकतो डिफरंशिएट केल्यावर आपल्याला इक्वेशन मिळेल जर आपण इक्वेशनचे सेकंड डेरिव्हेटिव्ह पुन्हा केले तर आपल्याला स्लाइड मध्ये दर्शविलेले इक्वेशन मिळेल आपण पाहू शकतो की इक्वेशनला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे म्हणूनच याला सेकंड ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन म्हटले जाते आता जर आपल्याला असे सेकंड ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन सोडविण्यास सांगितले तर आपल्याला 2 सुरुवातीच्या अटींची आवश्यकता आहे आता आपल्याला माहित आहे की करंटची सुरुवातीची व्हॅल्यू I0 बरोबर आहे आता आपल्याला करंटच्या सुरुवातीची व्हॅल्यूचे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह शोधण्याची आवश्यकता आहे तर आपण t बरोबर 0 च्यावेळी ची गणना केली पाहिजे आपल्याला कॅपेसिटरचे सुरुवातीची व्होल्टेज व्हॅल्यू माहित आहे इक्वेशन मध्ये दिलेली व्हॅल्यू आपण वापरु शकतो तर आपण या इक्वेशनसाठी काय लिहू शकतो आणि मध्ये दिलेली इक्वेशन तुम्ही सहज लिहू शकतो तर आता आपल्याकडे I ची सुरुवातीची व्हॅल्यू आणि di बाय dt ची सुरुवातीची व्हॅल्यू आहे जी आपण इक्वेशन सोडवण्यासाठी वापरू शकतो आपण मागील चर्चा RL सर्किट आणि RC सर्किटच्या सोर्स फ्री रिस्पॉन्स बद्दल केली तेव्हा आपल्याला कळले की सामान्यत या प्रकारच्या सर्किटचे निराकरण एक्सपोनेन्शियल आहे या प्रकरणातील निराकरण इक्वेशन प्रमाणे दिले आहे असे समजू तर A आणि σ हे कॉन्स्टंट आहेत जे आपण शोधले पाहिजेत आता आपण काय कराल आपण इक्वेशन मधील गृहित धरलेल्या करंटची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवू शकतो याचा अर्थ असा की आपण त्याला दोन वेळा डिफरंशिएट करु आपल्याला इक्वेशन नुसार पहिला घटक मिळेल त्याचप्रमाणे इक्वेशन च्या इतर टर्मस् मिळू शकतात त्याचे अंतिम स्वरूप मिळवण्यासाठी हे इक्वेशन पुन्हा लिहिले जाऊ शकते आता या प्रकारच्या इक्वेशनचे निराकरण जर आपण त्या प्रकरणात पाहिले तर घटक 0 च्या बरोबरीने होऊ शकत नाही कारण निराकरण करण्यासाठी ही आपली प्राथमिक धारणा आहे तर हे 0 असू शकत नाही आपल्याकडे दुसरी टर्मस् आहे जी 0 च्या बरोबर असेल तर आपण असे म्हणू की हे यासाठीचे नियंत्रित इक्वेशन होईल हे एक चतुर्भुज इक्वेशन आहे आणि आपण पाहिलेले डिफरेंशियल इक्वेशनचे वैशिष्ट्यपूर्ण इक्वेशन म्हणून या प्रकारच्या इक्वेशनला म्हणतो तर हे डिफरेंशियल इक्वेशनचे वैशिष्ट्यपूर्ण इक्वेशन मानले जाईल आता आपण हे सेकंड ऑर्डर इक्वेशन सोडवले आपण म्हणू की या इक्वेशनचे दोन रूट्स असतील तर हे रूट्स σ1 आणि σ2 असे समजू जसे इक्वेशन आणि मध्ये दिलेले आहे आपण या रूट्स ची व्हॅल्यू शोधू शकतो आपण हे चतुर्भुज इक्वेशन सोडवायला हवे हे सोडवत आपण σ1 आणि σ2 मिळवा तर आता आपल्याकडे 2 रूट्स आहेत तर आपण त्याचे अधिक संक्षिप्त पद्धतीने प्रतिनिधित्व करू शकतो आपण कसे प्रतिनिधित्व कराल α ने आणि ने प्रतिनिधित्व करू जर तुम्ही हे 2 घटक गृहीत धरून σ1 आणि σ2 ची व्हॅल्यू या विशिष्ट स्वरुपात ठेवली तर इक्वेशन सुलभ करू शकतो आता σ1 आणि σ2 असलेल्या या 2 रूट्सला नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणतात आणि नेपर्स पर सेकंद मध्ये मोजले जातात बरं ω0 सिस्टमची रेझोनंट फ्रिक्वेन्सी किंवा अन्डॅम्पड नॅचरल फ्रिक्वेंसी म्हणून ओळखले जाते जे रेडियन्स प्रति सेकंद मध्ये व्यक्त होते α हा डॅम्पिंग फॅक्टर आहे तोही नेपर्स पर सेकंद मध्ये व्यक्त केला जातो मिळवलेल्या α आणि ω ची व्हॅल्यू इक्वेशन मिळवण्यासाठी इक्वेशन मध्ये समाविष्ट केले आहेत आता हे सूचित करते की तेथे 2 संभाव्य निराकरण आहेत तर आपण काय म्हणू शकतो इक्वेशन प्रमाणे 2 निराकरण असू शकतात आपल्याकडे करंटसाठी i1 आणि i2 असे 2 निराकरण आहेत मूळ इक्वेशन हे लिनीअर इक्वेशन आहे तर i1 आणि i2 असलेल्या 2 भिन्न उपायाचे कोणतेही लिनीअर संयोजन देखील या इक्वेशनचे निराकरण आहे तर वरील इक्वेशनच्या संपूर्ण उपायासाठी आपल्याला i1 आणि i2 चे लिनीअर संयोजन आवश्यक आहे हे इक्वेशन नुसार लिहिले जाऊ शकते तर हे आपल्या एका सिरिज RLC सर्किटशी संबंधित सेकंड ऑर्डर इक्वेशन असे एकूण निराकरण होईल आता येथे A1 आणि A2 कॉन्स्टंट आहेत जे आपण i च्या सहाय्याने टाईम t बरोबर 0 ला आणि di dt टाईम t बरोबर 0 ला ठरवू शकतो आणि ही व्हॅल्यू आधीच आपल्या हातात आहे तर आपण असे म्हणू शकतो की जेव्हा आपण या इक्वेशनची तुलना करतो तेव्हा σ1 आणि σ2 आपल्या वैशिष्ट्यीकृत इक्वेशनचे मूळ आहेत आपल्याकडे 3 अटी आहेत किंवा आपण असे म्हणतो की σ1 आणि σ2 च्या रूट्सशी संबंधित 3 निराकरण असू शकतात ते काय निराकरण आहेत प्रथम जर α ω0 सिस्टम ही ओव्हरडॅम्पड आहे α ω0 सिस्टम ही क्रिटिकलीडॅम्पड आहे आणि जर α ω0 असेल आपल्याकडे अंडरडॅम्प्ड प्रकरण आहे तर आपण सिस्टम ओव्हरडॅम्पड आहे α ω0 ही प्रथम प्रकरण पाहूया α ω0 म्हणजेच व्हॅल्यू मिळते ही व्हॅल्यू आपल्याला आधीपासूनच माहित असलेल्या α आणि ω0 ची व्हॅल्यू ठेवून मिळते या प्रकरणात वैशिष्ट्यपूर्ण इक्वेशनचे σ1 आणि σ2 दोन्ही रूट्स नकारात्मक आणि वास्तविक आहेत तर इक्वेशन प्रमाणेच रिस्पॉन्स मिळेल आणि आकृतीत कर्व जो तुम्ही करंटची व्हॅल्यू टाईम t च्या संदर्भाने प्लॉट कराल ते आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे जसा टाईम t वाढतो तसे ते 0 पर्यंत क्षय होते तर जेव्हा α ω0 अर्थात सिस्टम ओव्हरडॅम्पड असेल तेव्हा या प्रकारचा रिस्पॉन्स असेल आता हे दुसरे प्रकरण जेव्हा सिस्टीम ही क्रिटिकलीडॅम्पड आहे म्हणजे α ω0 मग त्या प्रकरणात काय होईल α ω0 म्हणजे किंवा आपण म्हणू शकतो हे निराकरण आहे आता हे निराकरण होऊ शकत नाही कारण ज्या 2 सुरुवातीच्या अटी आपण पाहिल्या आहेत म्हणजे टाईम t बरोबर 0 असताना i आणि याचे एकाच A3 कॉन्स्टंटने समाधान होऊ शकत नाही म्हणून क्रिटिकल डॅम्पिंग या विशिष्ट प्रकरणात एक्सपोनेन्शियल उपायाची आपली प्राथमिक धारणा चुकीची आहे तर आता आपण काय करू इक्वेशन मध्ये दिलेले इक्वेशन पुन्हा लिहा आता समजा कंस मधील टर्मस् काही फंक्शन f आहे तर आपण काय लिहू शकतो जेव्हा आपण f ची व्हॅल्यू मध्ये ठेवता तेव्हा हे इक्वेशन होईल आता याचे निराकरण हे फर्स्ट ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन आहे आणि सोर्स फ्री रिस्पॉन्सच्या बाबतीत एका रांगेत RC किंवा RL सर्किटबद्दल चर्चा केली असता आपण या प्रकारचे इक्वेशन पाहिले आहे तर आपण सहजपणे लिहू शकतो की या इक्वेशनचे निराकरण असेल जिथे A1 कॉन्स्टंट आहे जर आपण वरील निराकरणात वापरत असाल तर हे इक्वेशन मिळावण्यासाठी म्हणून पुन्हा लिहिले जाऊ शकते तुम्हाला इक्वेशन मध्ये दिलेली i ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला फक्त ते इंटिग्रेट करावे लागेल आणि आपल्याला आणखी एक कॉन्स्टंट A2 मिळेल आता क्रिटिकली डॅम्पड सर्किटचा नॅचरल रिस्पॉन्स म्हणजे 2 पदांचा नकारात्मक एक्सपोनेन्शियल आणि नकारात्मक एक्सपोनेन्शियल गुणिले लिनीअर टर्मस् तर त्या प्रकरणात रिस्पॉन्स काय असेल आपण टाईम t च्या संदर्भात करंट i चे बदल आखल्यास आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे रिस्पॉन्स मिळेल आता आपण टाईम t बरोबर 1α साठी पाहिले तर काय दिसेल तर t बरोबर 1α साठी व्हॅल्यू अधिकतम असेल आणि अधिकतम व्हॅल्यू आहे तर याचा अर्थ असा आहे की 1 टाईम कॉन्स्टंट नंतर करंट त्याच्या व्हॅल्यूच्या शिखरा पर्यंत पोहोचेल आणि नंतर हळूहळू 0 वर क्षय होईल तर जेव्हा सिस्टम क्रिटिकलीडॅम्पड असेल तेव्हा अशा प्रकारचा रिस्पॉन्स आपल्याला दिसेल आता तिसरा परिदृश्य आहे ते म्हणजे व्हॅल्यू α ω0 जेव्हा α ω0 म्हणजे तर आपण पाहिलेले रूट्स σ1 आणि σ2 आणि मध्ये दिले आहेत चे रूट्स कॉम्प्लेक्स व्हेरिएबल j ने बदलले जाऊ शकते तर तुम्ही असे म्हणू शकतो की आणि जेथे आता α ω0 हा घटक नेहमी सकारात्मक असेल म्हणूनच आपण 1 काढले आहे तर हे ωd हे डॅम्पिंग फ्रिक्वेन्सी शिवाय काहीच नाही आणि ω0 हे अन्डॅम्पड नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे जेव्हा आपण आपल्यास मिळालेल्या निराकरणात σ1 आणि σ2 ची व्हॅल्यू ठेवता आणि इक्वेशन प्रमाणे त्याची पुनर्रचना करता तेव्हा आपल्याला t च्या दृष्टीने करंटचा रिस्पॉन्स मिळेल तर इक्वेशन मध्ये युलर्स आयडेंटिटी Euler's identity लागू केल्यास आपल्याला इक्वेशन मिळेल तर टाईम t च्या संदर्भात करंटच्या इक्वेशनसाठी हे सुलभ केले जाईल आता जर आपण हे इक्वेशन पहाल it चे इक्वेशन तर आपण असे म्हणू शकतो की सिस्टम मध्ये कोसाइन टर्मस् आणि साइन टर्मस् असतील जी साइनसॉइडल टर्मस् आहेत आणि आपल्याला अधिक एक्सपोनेन्शियल टर्मस् दिसतील तर रिस्पॉन्स कसा दिसेल अशा परिस्थितीत जर तुम्हाला करंट it चा रिस्पॉन्स दिसला तर तो आपल्याकडे असलेल्या e ला पॉवर वजा घटकाच्या एक्सपोनेन्शियल घटकांमुळे एक्सपोनेन्शियली क्षय होत जाईल तर आपल्यास हे सहजपणे दिसेल की ते एक्सपोनेन्शियली क्षय होत आहे आणि सायनसॉईडली देखील बदलत आहे कारण इक्वेशन आपल्याकडे साइन कॉस टर्मस् आहेत तर 1α च्या टाईम कॉन्स्टंट रिस्पॉन्स आणि कालावधी t बरोबर 2πωd असेल तर हे तुम्ही आकृतीवरून पाहू शकता तर यासह आपण आपले आजचे सत्र थांबवतो आपण पुढच्या व्याख्यानात आपली चर्चा सुरू ठेवू आणि RLC सर्किटवर स्टेप इनपुट लागू करतो तेव्हा ते कसे वागेल हे पाहू धन्यवाद